ह्या कोर्सच्या सुरुवातीच्या भागात आपण इलेक्ट्रॉनिक पदार्थांची माहिती घेतली आहे आपण आधी इन्ट्रीन्सिक सेमीकंडक्टर बघितले जे शुद्ध सेमीकंडक्टर आहेत पण जर आपण सेमीकंडक्टर मध्ये थोड्या प्रमाणात डोपंट मिसळले तर गोष्टी अजून रुचकर होतात त्यानंतर आपण एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर बघितले ज्यामध्ये आपण ठरवून जास्त इलेक्ट्रॉन किंवा जास्त होल्स मिळवू शकतो पुढच्या काही वर्गात आपण इलेक्ट्रॉनिक साधनांवर अभ्यास करणार आहोत अशी साधने तयार करण्यासाठी आपल्याला काही पदार्थ एकत्र जोडावे लागतात ज्यामुळे जंक्शन किंवा जोडणी तयार होतात तर इलेक्ट्रॉनिक साधने बघण्याच्या भागात सुरुवातीला आपण जंक्शन बद्दल बोलणार आहोत त्यातही सुरुवातीला 2 धातूंच्या जंक्शन बद्दल बोलणार आहोत तर आपण 2 धातूंमधील जंक्शन तयार करून त्यावरून बँड अलाईनमेंट च्या संकल्पना शिकणार आहोत त्यानंतर आपण मेटल आणि सेमीकंडक्टर ह्यांच्यातील जंक्शन तयार करणार आहोत ह्यात 2 प्रकार आहेत शॉटकी आणि ओहम आणि त्यानंतर 2 सेमीकंडक्टर मधील जंक्शन बघणार आहोत ज्यामध्ये p n जंक्शन हे सर्वसामान्य आहे आज आपण 2 धातूंमधील जंक्शन आणि मेटल सेमीकंडक्टर जंक्शन बघणार आहोत जेव्हा जंक्शन तयार होतं तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्मी लेव्हल इक्विलिब्रियमला समान असल्या पाहिजेत इथे इक्विलिब्रियम चा अर्थ असा की ज्यामध्ये प्रणालीत बाहेरून काही लागू केलं नाहीये तर 2 धातूंची स्थिती लक्षात घ्या ह्यासाठी आपण प्लॅटिनम आणि मॉलिब्डेनम हे धातू घेऊयात प्लॅटिनम काढुयात धातूंचा गुणधर्म आहे की त्यामध्ये सलग कंडक्शन आणि व्हॅलंस बँड असतो जेणेकरून तिथे भरलेल्या आणि रिकाम्या पातळी असतील आणि फर्मी ऊर्जा EF ही रिकाम्या आणि भरलेल्या पातळीमधील गॅप दर्शवते तर हा प्लॅटिनम आहे ह्या सर्व भरलेल्या स्थिती आहेत आणि ह्या सर्व रिकाम्या स्थिती आहेत EF ही भरलेल्या स्थिती आणि रिकाम्या स्थितीला वेगळं करते सर्वात वरच्या बाजूला व्हॅक्युम लेव्हल आहे फर्मी लेव्हलपासून व्हॅक्युम लेव्हल पर्यंत असलेल्या अंतराला वर्क फंक्शन म्हणतात ह्याला आपण प्लॅटिनमचा फाय phi or φ म्हणूयात प्लॅटिनममध्ये ह्याची किंमत 5 36 eV आहे तर आपण आता प्लॅटिनम आणि मॉलिब्डेनम मध्ये जंक्शन तयार करणार आहोत तर हे EF आहे आणि हे φMo आहे मॉलिब्डेनम चं वर्क फंक्शन हे 4 2 eV आहे तर इथे प्लॅटिनमचं वर्क फंक्शन मॉलिब्डेनम पेक्षा जास्त आहे तर आपण प्लॅटिनम आणि मॉलिब्डेनम एकत्र जोडून 2 धातूंमध्ये जंक्शन तयार करणार आहोत हे कसं तयार होतं हे आपण नंतर बघणार आहोत आत्ता आपण असं संजूयात की आपण जंक्शन तयार केलं आहे मॉलिब्डेनम मध्ये फर्मी लेव्हलच्या जवळ भरपूर इलेक्ट्रॉन आहेत आणि प्लॅटिनम मध्ये भरपूर रिकाम्या स्थिती आहेत त्यामुळे जेव्हा जंक्शन तयार होतं तेव्हा मॉलिब्डेनम मधले कमी वर्क फंक्शन असलेले इलेक्ट्रॉन प्लॅटिनम मध्ये जाऊ शकतात असं झाल्यावर मॉलिब्डेनम मधून इलेक्ट्रॉन जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये धन भार निर्माण होतो आणि प्लॅटिनम इलेक्ट्रॉन घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ऋण भार निर्माण होतो म्हणजे जंक्शन तयार झाल्यावर प्लॅटिनम आणि मॉलिब्डेनम मध्ये इलेक्ट्रिक फिल्ड म्हणजेच विद्युत क्षेत्र तयार होतं आता आपण जंक्शन तयार करूयात आणि जेव्हा जंक्शन तयार होतं तेव्हा फर्मी लेव्हल एकत्र आल्या पाहिजेत त्यासाठी आपण फर्मी लेव्हल्सना एकाच ऊर्जा पातळीवर ठेऊयात ही EF EF लाईन आहे फर्मी लेव्हल एकत्र येण्यासाठी एक तर मॉलिब्डेनम ची पातळी खाली जायला हवी किंवा प्लॅटिनम ची पातळी वर यायला हवी दोन्हींपैकी काहीही चालेल हा प्लॅटिनम आहे आणि हा मॉलिब्डेनम आहे हा जास्तीचा भाग पुसून टाकूयात हे प्लॅटिनम चं वर्क फंक्शन आहे आणि हे मॉलिब्डेनम चं वर्क फंक्शन आहे इथं जेव्हा ह्या 2 धातूंमध्ये जंक्शन तयार होईल तेव्हा इलेक्ट्रॉन हे मॉलिब्डेनम कडून प्लॅटिनम मध्ये जातील जेव्हा इलेक्ट्रॉन इकडून तिकडे जातात तेव्हा मॉलिब्डेनम मध्ये एकूण धन भार तयार होतो आणि प्लॅटिनम मध्ये एकूण ऋण भार तयार होतो हया दोन्ही भारामुळे इथे विद्युत क्षेत्र E तयार होईल हे क्षेत्र इकडून इकडे धन ते ऋण बदलते आणि इथे कॉन्टॅक्ट पोटेनशियल आहे जे इकडून इकडे ऋण ते धन बदलते हे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल Vo म्हणजे वर्क फंक्शन मधील फरक म्हणून eVo φPt φMo प्लॅटिनमचं वर्क फंक्शन 5 36 eV आहे आणि मॉलिब्डेनमचं वर्क फंक्शन 4 2 eV आहे ह्या किमती घातल्यावर Vo ची किंमत 1 16 व्हॉल्ट येते तर आपण कॉन्टॅक्ट पोटेनशीयल म्हणजे वर्क फंक्शन मधील फरक असं म्हणू शकतो ह्याला eVo म्हणूयात ह्यामुळे इलेक्ट्रॉन ह्यापुढे प्रवास करू शकत नाहीत ज्यामुळे जंक्शन हे इक्विलिब्रियम मध्ये येईल आपण जंक्शन कसं तयार करायचचं ते नंतर बघुयात आत्ता आपण असं म्हणतो की आपण जंक्शन तयार केलं आहे आणि ते एकदम आदर्श आहे तर जेव्हा वेगवेगळं वर्क फंक्शन असलेले 2 धातू एकत्र येऊन तिथे जंक्शन तयार होतं तेव्हा इलेक्ट्रॉन हे कमी वर्क फंक्शन असलेल्या धातू कडून जास्त वर्क फंक्शन असलेल्या धातुकडे जातात ह्यामुळे पृष्ठभागावर कॉन्टॅक्ट पोटेनशीयल तयार होतं ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन अजून पुढे प्रवास करू शकत नाहीत ह्या कॉन्टॅक्ट पोटेनशीयल ची किंमत म्हणजे दोन वर्क फंक्शन मधील फरक तर हे असं 2 धातूंमधील जंक्शन आपण कुठं वापरतो एक उत्तम उदाहरण म्हणजे थर्मोकपल मध्ये हे समजण्यासाठी आपल्याला सीबॅक इफेक्ट म्हणजे काय ते बघावं लागेल एक धातूचा तुकडा लक्षात घ्या ज्याचं एक टोक गरम आहे आणि दुसरं टोक थंड आहे थंड म्हणजे खोलीचं तापमान असू शकेल आणि गरम म्हणजे भट्टीत ठेवल्यावर होईल ते तापमान असू शकेल अशा परस्थितीत गरम बाजूच्या इलेक्ट्रॉनची औष्णिक ऊर्जा जास्त असेल कारण औष्णिक ऊर्जा ही 32kT असते म्हणजे जेवढं जास्त तापमान तेवढी जास्त औष्णिक ऊर्जा किंवा तेवढी जास्त गती त्यामुळे हे इलेक्ट्रॉन साहजिकच थंड टोकाकडे जातील ह्यामध्ये गरम बाजूकडे एकूण धन भार असेल आणि थंड बाजूकडे एकूण ऋण भार असेल म्हणजे ह्या धातूच्या तुकड्यामध्ये विद्युत क्षेत्र तयार होईल आणि तसेच पोटेनशीयल V सुद्धा असेल हे पोटंशीयल गरम आणि थंड टोकामधील तापमानाच्या फरकावर आणि सीबॅक कोईफिशियन्ट वर अवलंबून आहे तर गरम आणि थंड भागातील पोटेनशीयल फरक ΔV म्हणजेच S x ΔT इंटिग्रेशन हे T1 म्हणजेच थंड टोकाचं तापमान आणि T2 म्हणजे गरम टोकाचं तापमान ह्यामध्ये आहे आणि S हा सीबॅक कोईफिशियंट आहे हा सीबॅक कोईफिशियंट हा पदार्थाचा गुणधर्म आहे त्यामुळे जर पदार्थ बदलला तर ह्याची किंमत बदलेल तर ह्याच्यावरून आपल्याला थर्मोकपल कसं समजेल थर्मोकपल मध्ये 2 वेगवेगळ्या पदार्थात जंक्शन तयार होते उदाहरणार्थ ऍल्युमिनियम आणि निकेल मधील जंक्शन लक्षात घ्या हा ऍल्युमिनियम आहे आणि हा निकेल आहे तर आपण दोन टोकांना 2 जंक्शन तयार करतोय ह्या जंक्शन चं एक टोक आपण गरम बाजूला ठेवलंय जिथे आपल्याला तापमान मोजयचं आहे आणि दुसरं टोक थंड आहे साधारणपणे हे खोलीचं तापमान असेल गतं बाजूचं तापमान Th समजुयात आणि थंड बाजूचं तापमान हे Tc समजूयात आता जेव्हा 2 वेगळ्या पदार्थांमध्ये जंक्शन असतं तेव्हा तिथे वर्क फंक्शन वर आधारित पोटेनशीयल असेल इथे गरम बाजूला एक आणि थंड बाजूला एक अशी दोन पोटेनशीयल असतील पण सीबॅक इफेक्ट मुळे पदार्थात सुद्धा पोटेनशीयल असेल सीबॅक कोईफिशियंट वेगळे असल्यामुळे हे पोटेनशीयल अल्युमिनियम आणि निकेल मध्ये वेगवेगळं असेल म्हणजे ह्या प्रणालीत एकूण पोटेनशीयल असेल जे आपल्याला मोजता येईल हे पोटेनशीयल मायक्रो व्हॉल्ट एवढं लहान असतं हे एकूण पोटेनशीयल ΔV हे सीबॅक कोईफिशियंट च्या फरकावर अवलंबून असतं तर जेव्हा आपल्याकडे A आणि B असे 2 पदार्थ असतील इथे ते अल्युमिनियम आणि निकेल आहेत तर ΔV हे SA SB ΔT असेल ह्याचं इंटिग्रेशन थंड बाजूपासून गरम बाजूपर्यंत जाईल तर तापमान आणि सीबॅक कोईफिशियंट च्या फरकावर ठरेल की थर्मोकपल मध्ये किती एकूण पोटेनशीयल आहे ह्या पोटेनशीयल च्या किमती ठराविक पदार्थांच्या जोड्यांसाठी दिलेली असतात अर्थात ह्या पदार्थांच्या काम करण्याच्या पल्ल्यावर ते अवलंबून असेल जर आपल्याला एखाद्या भट्टीचं किंवा पदार्थाचं तापमान काढायचं असेल तर पोटेनशीयल काढून आणि दिलेल्या आदर्श किमती वापरून आपण ते करू शकतो तर हे 2 धातूंमधल्या जंक्शनचं उदाहरण आहे जेव्हा असं जंक्शन असेल तेव्हा तिथे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल असतं आता धातू सेमीकंडक्टर जंक्शन बघुयात आपण अशी स्थिती बघणार आहोत जिथे धातू आणि सेमीकंडक्टर ह्यामध्ये जंक्शन तयार झालं आहे आपण जेव्हा वेफर वर साधने तयार करतो तेव्हा ह्याची मदत होईल ही साधने बाहेरच्या सर्किटला जोडायची असतात त्यासाठी त्यांच्याबबरोबर धातूंचे कॉन्टॅक्ट तयार केले जातात तर तिथे धातू सेमीकंडक्टर जंक्शन असेल अशा परिस्थितीत धातूचं वर्क फंक्शन हे φm धरूयात आणि सेमीकंडक्टर चं वर्क फंक्शन हे φsemi धरूयात आता इथे 2 पर्याय आहेत पहिला म्हणजे जिथं φm हे φsemi पेक्षा जास्त आहे ह्या जंक्शनला शॉटकी जंक्शन म्हणतात दुसरा पर्याय म्हणजे जिथं φm हे φsemi पेक्षा कमी आहे ह्या जंक्शनला ओहमिक जंक्शन म्हणतात सुरुवातीला आपण शॉटकी जंक्शन बघुयात ह्या प्रकारात φm φsemi असतं आपण इथं धातू आणि सेमीकंडक्टर साठी वेगवेगळी बँड आकृती काढुयात नंतर आपण ते दोन्ही एकत्र करून इक्विलिब्रियम मधली बँड आकृती काढुयात आपण 2 धातूंमध्ये जंक्शन ज्याप्रकारे तयार केलं तीच पद्धत इथे वापरणार आहोत डाव्या बाजूला धातू आहे त्याचं वर्क फंक्शन φm आहे आणि ही फर्मी ऊर्जा आहे सगळ्यात वर व्हॅक्युम पातळी आहे तर आता आपण ह्या उदाहरणासाठी सेमीकंडक्टर बरोबर एक जंक्शन तयार करूयात इथं आपण n टाईप सेमीकंडक्टर घेतोय पण दुसरा कुठलाही घेतला तरी चालेल आता हे खाली लिहुयात म्हणजे आकृती काढता येईल सेमीकंडक्टर मध्ये कंडक्शन बँड असतो व्हॅलंस बँड असतो आणि बँड गॅप असते ही बँड गॅप Eg आहे व्हॅलंस बँडच्या वरच्या भागाला Ev म्हणूयात आणि कंडक्शन बँडच्या खालच्या भागाला Ec म्हणूयात हा n टाईप सेमीकंडक्टर आहे त्यामुळे फर्मी लेव्हल ही कंडक्शन बँड च्या जवळ असेल त्याला EFn म्हणूयात फर्मी लेव्हल पासून व्हॅक्युम बँड पर्यंतच्या अंतराला वर्क फंक्शन म्हणतात त्यामुळे हे ह्या सेमीकंडक्टर चं वर्क फंक्शन आहे आता आपण हा धातू आणि सेमीकंडक्टर ह्यांच्यात जंक्शन तयार करणार आहोत इथे धातूचं वर्क फंक्शन सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शन ओपेक्षा जास्त आहे आता इथे n टाईप सेमीकंडक्टर असल्याने त्याच्या कंडक्शन बँड मध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉन आहेत तसंच धातूमध्ये भरपूर प्रमाणात रिकाम्या जागा आहेत म्हणून जेव्हा जंक्शन तयार होईल तेव्हा भरपूर इलेक्ट्रॉन सेमीकंडक्टर मधून धातू मध्ये येतील ह्यावेळेला सेमीकंडक्टर मध्ये एकूण धन भार असेल आणि धातूमध्ये एकूण ऋण भार असेल त्यामुळे इथे विद्युत क्षेत्र असेल आणि कॉन्टॅक्ट पोटेनशीयल असेल ह्यामुळे इलेक्ट्रॉन अजून पुढे प्रवास करू शकणार नाहीत तर जेव्हा आपण धातू आणि सेमीकंडक्टर मध्ये बँड आकृती काढतो आपल्याला सेमीकंडक्टर मध्ये बँड बेंडिंग दाखवलं पाहिजे जेणेकरून कॉन्टॅक्ट पोटेनशीयल सिद्ध होईल इथं हा नियम आहे की बँड बेंडिंग हे विद्युत क्षेत्राच्या दिशेत वर जाते हे नक्की काय आहे ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत जंक्शन तयार केल्यानंतर सर्वात आधी आपण फर्मी लेव्हल जुळवणार आहोत त्यानंतर आपण सेमीकंडक्टर मध्ये बँड बेंड करणार आहोत हे इलेक्ट्रिक फिल्ड म्हणजेच विद्युत क्षेत्राच्या दिशेत वर जातील तर आता हे जंक्शन मध्ये एकत्र बसवूयात आधी फर्मी लेव्हल जुळवूयात ही धातूची फर्मी लेव्हल EF आहे आणि ही सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल EFn आहे आपण असं म्हणू शकतो की फर्मी लेव्हल जुळवण्यासाठी सेमीकंडक्टर खाली येतो हा धातू आहे जंक्शन पासून खूप लांब सेमीकंडक्टर n टाईप सारखा वागतो तर हा आहे कंडक्शन बँड हा आहे व्हॅलंस बँड आणि आपल्याला हे जाणवेल की जंक्शनच्या जवळ बँड वाकतात तर हा पुर्ण भाग हा n टाईप सेमीकंडक्टर आहे आता परत ही आकृती पहा आपण हे बघितलं की जंक्शन तयार झाल्यावर इलेक्ट्रॉन हे सेमीकंडक्टर कडून धातू कडे येतील त्यामुळे सेमीकंडक्टर च्या बाजूला एकूण धन भार आहे आणि धातूच्या बाजूला एकूण ऋण भार आहे म्हणजे इथे सेमीकंडक्टर कडून धातूकडे जाणारं विद्युत क्षेत्र आहे किंवा इथं कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आहे धातू मध्ये इलेक्ट्रॉनची घनता 1022 आहे आणि सेमीकंडक्टर मध्ये ही घनता शक्यतो नेहमी कमी असते जर आपण आदर्श n टाईप सेमीकंडक्टर बघितला तर इलेक्ट्रॉन घनता ही 1016 ते 1018 cm 3 असते म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन सेमीकंडक्टर मधून धातूमध्ये जातात तेव्हा ते फक्त पृष्ठभागावरच नाही तर आतल्या भागातून सुद्धा पुढे आत घुसतात इलेक्ट्रॉन धातू मध्ये गेल्यामुळे सेमीकंडक्टर मधल्या एका भागात इलेक्ट्रॉन कमी पडतात त्याला डिप्लिशन भाग म्हणतात आता ही आकृती परत काढुयात आणि वेगवेगळे भाग दाखवुयात तर आपण धातू आणि सेमीकंडक्टर मध्ये जंक्शन तयार केलं आहे आणि हे इक्विलिब्रियम मध्ये आहे ही आकृती परत काढुयात ही धातूची बाजू आहे आणि इक्विलिब्रियम मध्ये असताना फर्मी लेव्हल जुळतायत जंक्शन पासून लांब हा सेमीकंडक्टर n टाईप सारखा वागतो पण जंक्शनच्या जवळ आल्यावर इलेक्ट्रॉनच्या प्रवासामुळे इथे बँड बेंडिंग होतं तर ही धातूची बाजू आहे आणि ह्या बाजूला n टाईप सेमीकंडक्टर आहे सेमीकंडक्टर बाजूला एकूण धन भार आहे आणि धातूच्या बाजूला एकूण ऋण भार आहे इलेक्ट्रॉनच्या घनतेतील फरकामुळे इलेक्ट्रॉन हे फक्त सेमीकंडक्टर च्या पृष्ठभागावरूनच जातात असं नाही तर आतल्या भागातून सुद्धा जातात तर सेमीकंडक्टर च्या ह्या ज्या आतल्या भागातून इलेक्ट्रॉन जातात त्याला डिप्लिशन भाग म्हणतात तसंच त्याला स्पेस चार्ज थर सुद्धा म्हणतात आता इथे आपल्याकडे इलेक्ट्रिक फिल्ड म्हणेजच विद्युत क्षेत्र आणि धातू व सेमीकंडक्टर मधील कॉन्टॅक्ट पोटेनशीयल सुद्धा आहे जसं 2 धातूंच्या वेळेला होतं तसं हे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल वर्क फंक्शन मधील फरकावर अवलंबून असतं त्यामुळे eVo म्हणजेच φm φ आहे जर ह्या दोन गोष्टी नमूद केल्या तर हे φm आहे आणि हे φn आहे तर हे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल हा सेमीकंडक्टर कडून धातूकडे होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या प्रवासाला अडथळा आहे इक्विलिब्रियम मध्ये हा अडथळा इलेक्ट्रॉनचा प्रवास रोखतो धातूकडून सेमीकंडक्टर कडे जाण्यासाठी सुद्धा एक अडथळा आहे त्याला φb म्हणजे शॉटकी बॅरियर म्हणतात ह्याचं समीकरण आहे धातूचं वर्क फंक्शन सेमीकंडक्टर ची इलेक्ट्रॉन बद्दलची ओढ जर कंडक्शन बँड चा तळ हा Ec असेल इलेक्ट्रॉन ची ओढ ही कंडक्शन बँडच्या खालपासून ते व्हॅक्युम पातळीपर्यंत आहे दुसऱ्या शब्दात आपण हे असं लिहू शकतो की φm - φn जे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आहे अधिक कंडक्शन बँडचा तळ आणि फर्मी लेव्हलची जागा ह्यांच्यातील ऊर्जा फरक धातू आणि n टाईप सेमीकंडक्टर च्या जंक्शन च्या बाबतीत धातूचं वर्क फंक्शन हे सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शन पेक्षा जास्त असतं आणि हे जंक्शन जेव्हा इक्विलिब्रियम ला बनतं तेव्हा तिथे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल असतं ज्यामुळे n टाईप सेमीकंडक्टर कडून धातूकडे इलेक्ट्रॉनचा प्रवास अजून जास्त होत नाही आता हे आकृतीद्वारे बघुयात ही धातूची बाजू आहे आणि ही सेमीकंडक्टर ची डीप्लिशन भाग आपण तुटक रेषेने दाखवुयात धातूकडे एकूण ऋण भार आहे आणि सेकीकंडक्टर कडे एकूण धन भार आहे आता ह्यामध्ये जेव्हा आपण बायस करायला सुरू करतो तेव्हा परिस्थिती मनोरंजक होते जेव्हा आपण धातू सेमीकंडक्टर च्या जंक्शनला बाहेरून ऊर्जा देतो बायस िंग करायचे 2 पर्याय आहेत एक आहे फॉरवर्ड बायस आणि दुसरा आहे बॅकवर्ड बायस जेव्हा आपण जंक्शन ला बायस करतो तेव्हा पूर्ण प्रणाली इक्विलिब्रियम मधून बाहेर पडते आपण बाहेरून ऊर्जा देतोय म्हणजे त्या प्रणालीमध्ये बाहेरून इलेक्ट्रॉन किंवा होल्स घालतोय त्यामुळे बायस मध्ये फर्मी लेव्हल जुळणार नाही पण दिलेल्या उर्जेनुसार दुसरीकडे सरकेल तर आधी फॉरवर्ड बायस बघुयात आणि मग नंतर बॅकवर्ड बायस आता फॉरवर्ड बायस मध्ये शॉटकी जंक्शन बघुयात आता परत एकदा धातू आणि सेमीकंडक्टर काढुयात फॉरवर्ड बायस मध्ये धातू हा बाहेरच्या ऊर्जेच्या धन बाजूला आणि सेमीकंडक्टर हा बाहेरच्या ऊर्जेच्या ऋण बाजूला जोडला जातो V ही बाहेरची शक्तीऊर्जा आहे हे धन आहे आणि हे ऋण आहे बाहेरून दिलेली ऊर्जाशक्ती ही जंक्शन मधील कॉन्टॅक्ट पोटेनशीयल च्या बरोबर विरुद्ध असते Vo हे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आहे आणि V ही बाहेरची शक्तीऊर्जा आहे म्हणून V आणि Vo हे विरुद्ध आहेत बाहेरून दिलेल्या ऊर्जेचा प्रभाव हा एकूण कॉन्टॅक्ट पोटेनशीयल कमी करण्याचा असतो सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल वर सरकवून बँड आकृतीमध्ये आपण हे दाखवू शकतो जर आपल्याला फॉरवर्ड बायस मध्ये धातू सेमीकंडक्टर जंक्शनची बँड आकृती दाखवायची असेल तर ही आहे धातूची बाजू EF जर जंक्शन इक्विलिब्रियम मध्ये असेल तर ह्या फर्मी लेव्हल जुळतायत असं दाखवू आपण पण फॉरवर्ड बायस मध्ये सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल वर सरकेल ही असेल सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल EF आपण कंडक्शन बँड आणि व्हॅलंस बँड आकृतीत दाखवुयात बाहेरून दिलेल्या व्होल्टेज अनुसारच फर्मी लेव्हल वर सरकेल आता ह्या जंक्शनचं कॉन्टॅक्ट पोटेनशीयल eVo - V आहे हे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल म्हणजे इलेक्ट्रॉनला सेमीकंडक्टर मधून धातूमध्ये जाण्यासाठी अडथळा आहे फॉरवर्ड बायस वापरून आपण हा अडथळा लहान केला आहे म्हणजे आता इलेक्ट्रॉन सहजरित्या सेमीकंडक्टर मधून धातूमध्ये जाऊ शकतात ह्यामुळे आपल्याला करंट मिळेल जो दिलेल्या व्होल्टेज अनुसार असेल जेवढा जास्त V असेल तेवढं कॉन्टॅक्ट पोटेनशीयल कमी असेल आणि करंट तेवढा जास्त असेल फॉरवर्ड बायस मधील करंट J साठी समीकरण आहे JoexpevkT 1 इथे V म्हणजे लागू केलेली ऊर्जाशक्ती आहे करंट हा दिलेल्या ऊर्जेवर अवलंबून आहे जेवढी जास्त ऊर्जाशक्ती तेवढा जास्त करंट तर हे होतं धातू सेमीकंडक्टर जंक्शन किंवा फोरवर्ड बायस मधल्या शॉटकी जंक्शनचं उदाहरण तर जर आपण बॅकवर्ड बायस लागू केलं तर काय होईल अशा वेळेला धातू हा ऋण बाजूला आणि सेमीकंडक्टर हा धन बाजूला जोडला जाईल हा धातू आहे हा सेमीकंडक्टर आहे आणि हे रिव्हर्स बायस आहे ह्या वेळेला बाहेरून दिलेली ऊर्जा V ही कॉन्टॅक्ट पोटेनशीयल च्या दिशेतच आहे त्यामुळे एकूण बॅरियर हे वर जाईल तर फॉरवर्ड बायस मध्ये सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल वर जाते आणि तीच फर्मी लेव्हल रिव्हर्स बायस मध्ये खाली जाते जर आपण ह्यासाठी बँड आकृती काढली हा धातू आहे ही सेमीकंडक्टर ची फर्मी लेव्हल आहे जी खाली जाईल म्हणजे एकूण बॅरियर वर जाईल म्हणून बॅरियर eVo Vआहे रिव्हर्स बायस मध्ये एक छोटा करंट धातूकडून सेमीकंडक्टर कडे जातो आणि हा रिव्हर्स करंट शॉटकी बॅरियर वर अवलंबून आहे आपण शॉटकी जंक्शन साठी IV आकृती काढू शकतो ज्यामध्ये आपण करंट Y अक्षावर आणि व्होल्टेज X अक्षावर दर्शवतो तर पहिला क्वाडरंट हा फॉरवर्ड बायस साठी आहे आणि शेवटचा क्वाडरंट हा रिव्हर्स बायस साठी आहे फॉरवर्ड बायस मध्ये करंट हा लावलेल्या उर्जेबरोबर एक्स्पोनेन्शियल पद्धतीने वाढतो तर हा एक्स्पोनेन्शियल वाढ दाखवतो रिव्हर्स बायस मध्ये छोटा करंट आहे आणि तो स्थिर आहे हा शॉटकी बॅरियर वर अवलंबून आहे हे आपण असं दाखवू शकतो हा शॉटकी जंक्शनचा I V गुणधर्म आहे तर ह्या बाबतीत हे शॉटकी जंक्शन आहे जे फॉरवर्ड बायस मध्ये करंट वाहेल कारण इथे करंट दिसतोय आणि रिव्हर्स बायस मध्ये इन्सुलेटर म्हणून काम करेल म्हणून शॉटकी जंक्शन हे एक रेक्टीफायर म्हणून काम करेल आता पुढचा प्रकार म्हणजे ओहमीक जंक्शन बघुयात ज्यामध्ये धातूचं वर्क फंक्शन हे सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शन पेक्षा लहान आहे तर इथे φm हा φsemi पेक्षा लहान आहे आणि आपण उदाहरणासाठी तोच n टाईप सेमीकंडक्टर वापरणार आहोत ही धातूची बाजू आहे आणि ही सेमीकंडक्टर ची बाजू आहे Ev हा व्हॅलंस बँडचा उच्च स्तर आहे Ec हा कंडक्शन बँडचा तळ आहे हा n टाईप असल्याने EFn ही कंडक्शन बँडच्या कडेच्या जवळ असेल हे शॉटकी जंक्शन च्या विरुद्ध आहे इथे धातूच्या बाजूला भरपूर इलेक्ट्रॉन आहेत जे सेमीकंडक्टर कडे जाऊ शकतात त्यामुळे इथे विद्युत क्षेत्र तयार होईल आणि त्याची दिशा शॉटकी जंक्शन मध्ये होती त्याच्या विरुद्ध असेल इलेक्ट्रॉन हे धातूकडून सेमीकंडक्टर कडे जातील त्यामुळे जमा होण्याचा भाग असेल शॉटकी जंक्शन मध्ये रिकामा भाग म्हणजेच डिप्लिशन भाग होता जिथे इलेक्ट्रॉन हे सेमीकंडक्टर मधून निघून जात होते इथे इलेक्ट्रॉन येत आहेत म्हणून इथे एकत्र होण्याचा भाग असेल आपण इक्विलिब्रियम मध्ये असलेलं ओहमीक जंक्शन काढू शकतो इक्विलिब्रियम मध्ये फर्मी लेव्हल जुळतील आता बँड हे दुसऱ्या दिशेला वाकतील कारण विद्युत क्षेत्र हे विरुद्ध दिशेला आहे आपण बँड बेंडिंग दाखवण्यासाठी फक्त हा भाग परत काढला आहे हा Ev सकट व्हॅलंस बँड आहे आणि हा Ec सकट कंडक्शन बँड आहे आता बँड खाली वाकतील कारण विद्युत क्षेत्र वेगळ्या दिशेत आहे तर ओहमीक जंक्शन मध्ये हा धातू आहे हा सेमीकंडक्टर आहे आणि हा एकत्र येण्याचा भाग आहे तर इथे जास्तीचे इलेक्ट्रॉन धातूमधून सेमीकंडक्टर मध्ये जातात आपण ओहमीक जंक्शनची फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस मधील वागणूक बघू शकतो ही वागणूक शॉटकी जंक्शनच्या वागणुकीपासून एकदम वेगळी आहे तर इथे एकत्र येण्याचा ऍक्युम्युलेशन रिजन आहे त्यामुळे बायस केल्यावर हे साधन रेझिस्टर म्हणून काम करतं आणि रेझिस्टर हा n टाईप सेमीकंडक्टर कडून येतो त्यामुळे ओहमीक जंक्शन हे फॉरवर्ड किंवा रिव्हर्स बायस मध्ये रेझिस्टर म्हणून काम करेल त्यामुळे फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस ह्या दोन्ही वेळेला हे जंक्शन करंट वाहेल आणि कंडक्टिव्हिटी ही n टाईप सेमिकंडक्टर च्या रेझिस्टन्स वरून येईल हे शॉटकी जंक्शन च्या विरुद्ध आहे जे रेक्टिफायर म्हणून काम करतं म्हणून ते फक्त फॉरवर्ड बायस मध्ये करंट वाहेल आणि रिव्हर्स बायस मध्ये नाही आपण असंही म्हणू शकतो की त्यामध्ये रेक्टिफायर म्हणून रिव्हर्स बायस मध्ये खूप लहान रिव्हर्स करंट असतो म्हणून ते फक्त फॉरवर्ड बायस मध्ये करंट वाहेल तर हा ह्या 2 जंक्शन मधला फरक आहे जो धातू आणि सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शनमधल्या फरकारवर आधारित आहे आजची सगळी उदाहरणे हे n टाईप सेमीकंडक्टर ची होती पण जर p टाईप असता तर आपण सारख्याच आकृती काढल्या असत्या आणि सारखीच शॉटकी आणि ओहमिक जंक्शन मिळाली असती तर आज आपण 2 जंक्शन बघितली एक म्हणजे 2 धातूंमध्ये आणि दुसरं धातू आणि सेमीकंडक्टर मध्ये पुढच्या वर्गात आपण सेमीकंडक्टर मध्ये जंक्शन तयार करणार आहोत आणि सुरुवातीला आपण p n जंक्शन बघणार आहोत